डिफरन्स एम्पलीफायर II आपले स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण काही शॉर्ट कट्स पाहणार आहोत ते शॉर्ट कट्स फार वैज्ञानिक नाही किंवा फार कठोरही नाहीत पण परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी आहेत तेव्हा आधी मी ऑप ऍम्प् आधारित एंपलीफायर साठी म्हणजेच आपण याआधी शिकलेले नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आणि डिफरन्स एम्पलीफायर साठी थोडे सोपे शॉर्ट कट्स किंवा छोटे डेरिवेशन्स लिहितो तेव्हा हे शॉर्ट कट्स वर्च्युअल शॉटिंग सत्य आहे किंवा हे वर्च्युअल शॉटिंग घडते तसेच दोन इनपुट टर्मिनल्स वर्च्युअलि शॉर्ट आहेत या गृहीतकांवर आधारित आहेत तर आता आपण डिफरन्स एम्पलीफायर ने सुरुवात करूयात मी हे डिफरन्स एम्पलीफायर पटकन काढतो म्हणून त्यासाठी ऑप ऍम्प् काढा त्याला प्लस मायनस साईन and sign द्या आणि नंतर याचे निगेटिव्ह टर्मिनल आउटपुट टर्मिनल ला कनेक्ट करा आणि पॉझिटिव्ह टर्मिनल ग्राऊंड ला कनेक्ट करा असे हे दोन इनपुट टर्मिनल आहेत आणि या दोन इनपुटचे पोटेन्शियल V1 आणि V2 असे आहे आणि याचे आउटपुट Vo असे आहे आणि तसेच आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी हे दोन रेझिस्टन्स सारख्याच व्हॅल्यू चे आणि आणि हे दोन रेझिस्टन्स सुद्धा सारख्याच व्हॅल्यू चे आहेत तर हे असे डिफरन्स एम्पलीफायर आहे आता इथे मी हे कॉमन ग्राउंड कॉन्फिगरेशन आहे की नाही किंवा डिफरन्सशीअल मोड आहे की नाही याचा विचार करणार नाही तसेच मी इथे पॉवर सप्लाय आणि सविस्तर ग्राउंड कनेक्शन देखील दाखवणार नाही हे सगळे फक्त जेव्हा आपण खरोखर लॅब मध्ये करत असतो तेव्हाच लागते आणि आता हे तर साधे सोपे शॉर्ट कट्स आहेत तेव्हा या पॉइंटला V2 व V1 अब्सोल्युट पोटेन्शियल आहे आणि Vo हे आउटपुट आहे आणि आपण असे समजू यात की हे दोन पॉईंट Vn Vp या सारख्याच पोटेन्शियल ला आहेत असेही समजू यात म्हणजेच वर्च्युअल शॉटिंग आहे आणि म्हणून Vp Vn असेल त्यामुळे आपण हे आउटपुट चे एक्सप्रेशन पटकन शोधू शकतो ते कसे तेव्हा इथे पहा इथे हे V2 आहे तेव्हा या पॉइंटला पोटेन्शियल डिव्हायडर रुल वापरून मी Vp V2R1R2 x R2 VN हे असे पटकन लिहू शकतो आता इथे Vn किती असेल तेव्हा Vn साठी आपण पुन्हा एकदा पोटेन्शियल डिव्हायडर रुल किंवा मीलमन थेरम वापरून हे करंट शोधू शकतो आणि नंतर हे करंट या रेझिस्टन्स सोबत मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे मिळते VN V1 R2R1R2 V0 R1R1R2 V2R1R2 x R2 V0 V2 R2 V1 R2R1 इथे आपण हे शोधण्यासाठी फक्त सर्किट थेरी वापरली आहे तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हे वर्च्युअल शॉटिंग नेहमीच खरे नसते ते सर्किटवर अवलंबून असते ही ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ची प्रॉपर्टी नाही म्हणजेच उदाहरणार्थ जर तुम्ही चुकून हे प्लस मायनस इनपुट input terminals चुकीचे केले म्हणजेच अदलाबदल केले तर हे काम करणार नाही तेव्हा उदाहरणार्थ इथे जर तुम्ही हे असे प्लस मायनस साईन sign अदलाबदल केले म्हणजेच तुम्ही हे प्लस करा आणि हे मायनस करा म्हणजे हे चुकीचे होईल म्हणजे इथे वर्च्युअल शॉटिंग काम करणार नाही याचा अर्थ असा की Vp आणि Vn हे सारखेच नसणार म्हणून फक्त जर तुम्हाला हे सर्किट सर्व योग्य प्लस मायनस साइन sign सहित बरोबर आठवत असेल तरच आपण मागे केलेल्या सविस्तर अनालिसिस नुसार हे वर्च्युअल शॉटिंग काम करते असे आपण सिद्ध केले होते म्हणून तुम्ही फक्त हा डिफेक्ट लक्षात ठेवा जर वर्च्युअल शॉटिंग होत असेल तर आता तुम्ही हे डेरिवेशन पटकन करू शकतात तर हा असा शॉर्टकट आहे आता इथे मी एक कमेंट लिहितो ती अशी की तुम्हाला या प्लस मायनस बद्दल काळजी घ्यावी लागेल जर तुम्ही हे चुकीचे केले तर तुमचे सर्किट काम करणार नाही आणि परीक्षेमध्ये सुद्धा तुमचे उत्तर चुकीचे असणार आहे आता तुम्ही हे इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आहे की नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आहे ते पटकन सांगू शकतात तेव्हा आपण आधी नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर घेऊयात मी तुम्हाला हे सर्किट कसे लक्षात ठेवायचे आधीच सांगितले आहे तुम्ही फक्त हे एकच सर्किट लक्षात ठेवा आणि नंतर नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर साठी हे इनपुट झिरो करा म्हणजेच तुम्हाला हा पॉईंट इथे ग्राऊंड ला जोडावा लागेल आणि इथे तुम्ही इनपुट देऊ शकतात आणि हे असे दाखवले आहे इथे हे इनपुट डायरेक्ट दिलेले आहे कारण हे पोटेन्शिअल डिव्हायडर आहे म्हणून हे मी पुसून टाकतो आणि इनपुट डायरेक्ट जोडतो या इनपुटला आपण Vi असे करूयात आणि हे टर्मिनल इथे ग्राऊंडला जोडू यात तर हे असे सर्किट आहे आता आपण पुन्हा इथे आहे असे समजू यात आणि त्यामुळे Vp Vn असे असेल आणि जर इथे असे असेल तर Vp Vi असे होईल तर आता तुम्ही Vn बद्दल काय म्हणू शकतात इथे हे पोटेन्शियल डिव्हायडर आहे आणि त्यामुळे आपल्याला VN V0R1R2 x R1 असे मिळते आणि त्यावरून आउटपुट व्होल्टेज V0 Vi R1R2R1 असे मिळते तर आता हे परीक्षेच्या दृष्टीने फारच सोपे होते तुम्ही हे डेरिवेशन फार पटकन करू शकतात पण इथे तुम्हाला या प्लस मायनस साइन sign ची काळजी घेतली पाहिजे जर तुम्ही या प्लस मायनस साइन sign ची अदला बदल केली म्हणजे जर तुम्ही हे मायनस केले आणि हे प्लस केले तर या सर्किटमध्ये वर्च्युअल शॉटिंग होणार नाही आणि आता हे सर्किट स्मिथ ट्रिगर म्हणून काम करेल आणि त्यामुळे हे अनालिसिस चुकीचे असणार आहे आता शेवटी आपण हे इन्व्हर्टटिंग एंपलीफायर साठी पाहुयात तेव्हा शेवटी हे इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आहे जरी मला हे डायरेक्ट आठवत असले तरी मी नेहमी पटकन या डिफरन्स एम्पलीफायर च्या सर्किट वरून सुरुवात करतो इथे हे मी कॉपी पेस्ट करतो आणि हा R2 आहे आता हे इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आहे म्हणजेच काय आहे तर इथे हे इनपुट मायनस टर्मिनल ला येते या इनपुटला आपण Vi असे म्हणू यात आणि हे टर्मिनल ग्राऊंडला जोडू यात आता जर मी हे ग्राऊंडला जोडले तर हे सुद्धा ग्राउंडला जाते आणि हे सुद्धा ग्राउंडला जाते आणि म्हणून मी हे टर्मिनल डायरेक्टली ग्राऊंडला जोडतो आणि इथे मी लागणाऱ्या गोष्टी पुसून टाकतो व हे डायरेक्टली ग्राऊंडला जोडतो तर हे असे इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आहे आता इथे तुम्ही Vp Vn असे समजू शकतात खरे तर या सर्किट साठी Vp Vn हे सत्य आहे तेव्हा हे आपण आधीच सिद्ध केलेले आहे आणि आपल्याला माहितही आहे आणि म्हणून इथे मी हे लिहिलेले बरे राहील तर अशाप्रकारे या सर्किट साठी हे सत्य आहे पण इथे तुम्ही या प्लस मायनस साइन sign ची अदला बदल केली तर हे सत्य असणार नाही तेव्हा या प्लस मायनस इनपुट input ची काळजी घ्या आता हे प्लस मायनस इनपुट input बरोबर असतील तर Vp Vn असेल आणि आता तुम्ही काय म्हणू शकतात तेव्हा आता Vp 0 आहे आणि त्यामुळे Vn 0 सुद्धा झिरो आहे पण आपण इथे हे Vn या सर्किट च्या या पार्ट वरून अनालिसिस करून असे Vi आणि Vo चा अवरेज लिहू शकतो आणि म्हणून VN ViR1R2 x R2 V0R1R2 x R1 0 Vi R2 V0 R1 0 V0 Vi R2R1 आता आपल्याला माहित आहे की हे इथे झिरो आहे आणि म्हणून हे झिरो होते आणि म्हणून यावरून आपण ही टर्म झिरो अशी लिहू शकतो आणि आता दिनोमिनिटर कॉमन आहे आणि हे आपण दुर्लक्षित करू शकतो